प्रशिक्षण गट आणि त्याची गतिशीलता प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण गटाची गतिशीलता व त्यांचे वर्तन याबद्दल बोलण्या अगोदर मला एका शोधनिबंधाबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल या शोधनिबंधाचे शीर्षक " वर्गातील मुख्य कार्यकारी अधिकारी कसे ओळखावेत" हे होते याचा अर्थ असा की आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान आपल्याला प्रतिभा कुठे आहे हे शोधायचे आहे जे प्रतिभावान आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न व समस्या उद्भवतील व त्याचे निराकरण कशाप्रकारे केले जावे हे समजून घेतले पाहिजे तशाच प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम घेणे हे जणूकाही राज्य चालविण्यासारखे आहे या राज्यांमध्ये आपण विविध प्रकारच्या प्राण्यांबद्दल बोलतो समजा आपण घोड्याबद्दल बोलत असू तर घोड्याबद्दल मी मागील अभ्यास घटकांमध्ये देखील बोललो आहे की घोड्याची शक्ती त्याच्या ताकदीमध्ये आहे तर त्याचा कमकुवतपणा त्याच्या फिरणाऱ्या डोळ्यांमध्ये आहे याचा अर्थ असा की जर तुम्हाला घोड्याकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याच्या डोळ्यावर तुम्ही झापड लावली पाहिजे तुम्ही त्याला जी दिशा द्याल तीच त्याच्याकरिता दिशा असेल त्याचप्रमाणे प्रशिक्षणादरम्यान आपल्याला असे दिसेल की काही प्रशिक्षणार्थीकडे खूपच क्षमता आहे पण त्यांची कामगिरी मात्र अतिशय दयनीय आहे आणि जर त्यांची कामगिरी इतकी दयनीय असेल तर त्यावेळी आपल्याला त्यांना एक दिशा दिली पाहिजे त्यांच्याकडे डोळे असतील मात्र दृष्टीचा अभाव असेल त्यावेळी आपण त्यांना योग्य ती दृष्टी देणे महत्त्वाचे आहे या दोन्ही उदाहरणांमध्ये असे दिसून येते की तुम्हाला या गोष्टींशी एकरूप व्हावे लागेल प्रशिक्षकास एकरूप व्हावे लागेल प्रशिक्षकाने प्रशिक्षणाच्या प्रकाराप्रमाणे लवचिक असले पाहिजे वर्गात कोणत्या प्रकारचे प्रशिक्षणार्थी आहेत आणि कोणत्या विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून आपण त्यांना संतुष्ट करू शकू कोणत्या अध्यापनपद्धती वापरल्यामुळे त्यांचे समाधान होईल याचा आपण विचार केला पाहिजे आणि आता ज्यावेळी आपण प्रशिक्षण गट व त्यांच्या गतिशीलतेबद्दल बोलत असतो त्यावेळी प्रथम आपण गट म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे आता ज्या वेळी आपण गटाबद्दल बोलत असतो त्यावेळी गट म्हणजे ही एक रचना आहे ज्यावेळी आपण संघाबद्दल बोलत असतो त्यावेळी तुम्हाला असे दिसेल की हे सर्व संघातील सदस्य एकमेकांशी जोडले गेलेले आहेत त्यांच्यामध्ये समन्वय आहे आणि एकमेकांच्यात सौहार्ददेखील आहे तर हा संघ झाला आणि हा गट झाला ज्यावेळी आपण संघ तयार करण्याबद्दल बोलत असू तिथे एक प्राथमिक पायरी येते यामध्ये प्रशिक्षणार्थी आहेत या प्रशिक्षणार्थींनी या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे या प्रशिक्षणाकरीता ते विभिन्न संस्थांमधून येतात कदाचित त्यांची संस्था एक असेल मात्र त्यांचे विभाग भिन्न असतील प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असल्यामुळे ही संघाची रचना भविष्यात वादळी असू शकते अशाप्रकारच्या भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या लोकांचा संघ तयार झाला की तिथे मतमतांतरे नक्कीच असणार प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या असतील आणि यामुळे त्यांच्यात एक प्रकारचे वादळी वातावरण तयार होईल गटापासून संघ तयार करण्याची तिसरी पायरी म्हणजे तत्वनिर्धारण या विशिष्ट गटातील सर्व सदस्य तयार होतात किंवा संघामधील सदस्य एका विशिष्ट प्रकारे घडतात ते आपल्या कामगिरीचे निकष ठरवतात कारण त्यांना एकमेकांचे कोणते निकष आहेत हे आधीच माहीत असल्यामुळे त्यांची कामगिरी उत्तम होते आणि शेवटी प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम एका ठराविक काळासाठी चालत असल्यामुळे तो कधीतरी संपेल आणि मग हे सर्वजण आपापल्या कामाच्या ठिकाणी परततील हेच सम्मिलिनीकरण तर संघ बांधणी विचारमंथन तत्वनिर्धारण अंमलबजावणी आणि संमिलीकरण हे ते टप्पे आहेत ज्यावेळी या आकृतीविषयी आपण बोलत असतो त्यावेळी आपण हे सर्व सदस्य एकमेकांशी जोडत असतो या सर्वांना एकत्र जोडणे हीच प्रशिक्षकाची भूमिका आहे त्यामुळे प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना गटांमधील सदस्यांची कोणत्या प्रकारची व्यक्तिमत्व आहेत कशाप्रकारचे हे लोक आहेत आणि प्रशिक्षणार्थींच्या गटाला संघामध्ये कसे परावर्तित करायचे हे प्रशिक्षकाला माहीत हवे या प्रकारेच आपण प्रभावी प्रशिक्षण देऊ शकतो हा हेतू साध्य करण्याकरता प्रशिक्षण गटाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना आपण समजून घेतले पाहिजे आणि मग या विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षकाने कसे प्रशिक्षित करावे हे देखील बघूया ज्यावेळी असा विषय असेल त्यावेळी कदाचित तिथे विविध वयोगटातील लोक असतील एका बाजूला 25 ते 35 वयोगटातील लोक असतील तर कदाचित दुसऱ्या बाजूला 50 ते 55 वयोगटातील लोक देखील असतील त्यामुळे अशा प्रशिक्षण कार्यक्रमामधील प्रशिक्षणार्थी विविध वयोगटातील असू शकतात दुसरा भाग त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे संबंधीचा आहे काही प्रशिक्षणार्थी उच्च शैक्षणिक पात्रताधारक असतील तर काही थोडी कमी शैक्षणिक पात्रता असलेले असतील त्यामुळे अशावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये दोन्ही प्रकारचे शैक्षणिक पात्रताधारक प्रशिक्षणार्थी असतात त्यांच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले तर काही प्रशिक्षणार्थी उत्पादन उद्योगांतून येणारे असतील तर काही सेवा उद्योगातून येणारे असतील आणि म्हणूनच जर तुम्हाला त्यांच्या वयामध्ये शिक्षणामध्ये अनुभवाच्या स्वरूपामध्ये स्त्री पुरुषांच्या प्रमाणामध्ये फरक आहे असे दिसून येईल अशावेळी आपल्याला या गटात लोकसंख्या शास्त्रातील हे बदलणारे घटक समजून घेतले पाहिजे जर या प्रशिक्षणार्थींची पार्श्वभूमी विभिन्न असेल तर त्यांच्या गरजा देखील भिन्न असतील जर तुम्हाला आपल्या प्रशिक्षणार्थींना समाधानी करायचे असेल तर त्यांची भौगोलिक पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे प्रशिक्षणार्थीना समाधानी करण्याकरीता लोकसंख्येचे हे विभिन्न पैलू खूपच महत्त्वाचे ठरतात म्हणूनच जर तुम्ही या घटकांबद्दल स्पष्ट असाल जर तुम्ही जागरूक असाल तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्याल तुम्हाला हे कळेल की या लोकांची पार्श्वभूमी विभिन्न आहे आणि त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांकडून त्यांच्या विभिन्न स्वरूपाच्या अपेक्षा आहेत आणि म्हणूनच प्रशिक्षकाने त्यांचे अनुभव वय शिक्षण व लिंग यासोबत लवचिक राहून हा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला पाहिजे प्रशिक्षणार्थीमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित होईल असे या प्रशिक्षणाचे वातावरण हवे स्लाईड पहा वेळ 914 आता एखाद्या प्रशिक्षण गटाचा जर आपण विचार केला ज्यातील सहभागी थोड्या कमी जास्त प्रमाणात एकाच वयाचे किंवा एकाच शैक्षणिक पार्श्वभूमीचे असतील तर त्या बाबतीत त्या प्रशिक्षणार्थी मधील संबंध अधिक प्रेमाचे मैत्रीपूर्ण असतील पण जर त्यांच्या वयामध्ये खूपच अंतर असेल किंवा सहभागी स्त्री पुरुष संख्येत फरक असेल तर नक्कीच या गटातील सदस्य काही निकषांचे पालन करतील आणि एकमेकांबद्दल आदर भाव ठेवतील जर ते एकाच संस्थेमधील असतील तर त्यांच्यातील परस्पर संबंधांचे व परस्पर संवादाचे स्वरूप वेगळे असेल आणि म्हणूनच एखाद्या संस्थेमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम आपण घेत असू तर त्यावेळी तुम्हाला असे दिसेल की एका ठराविक प्रकारचे संबंध त्याठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत एकाच संस्थेमध्ये काम करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याची एकमेकांना पाठबळ देण्याची एक प्रकारची आत्मियता असते ते एकमेकांना एकमेकांच्या विभागांना त्या त्या वेळी सहाय्य करीत असतील त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी आत्मीयता असते किंवा जर ते एकाच संस्थेत काम करणारे असतील तर कदाचित कामाच्या ठिकाणी त्यांच्या अनुभवामुळे त्यांच्यामध्ये मतभिन्नता देखील असू शकते आणि अशा वेळी संघातील सदस्य एकमेकांना सहकार्य करीत नाहीत आणि मग संघामध्ये मतमतांतरे होतात ही एक खूपच अवघड बाब बनते दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की प्रशिक्षण कार्यक्रम सुरुवातीला आयोजित केले जातात मग या कार्यक्रमाकरिता प्रशिक्षणार्थींना आमंत्रित केले जाते या प्रशिक्षणार्थीमध्ये काही लोकांना या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याची मनापासून इच्छा असते त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाला ते होकार देतात व 'आम्हाला हा प्रशिक्षण कार्यक्रम करायचा आहे' असे सांगतात पण काही संस्थांमध्ये आपल्याला असे दिसते की या प्रशिक्षणार्थींना बळजबरीने त्यांच्या मनाविरुद्ध या प्रशिक्षण कार्यक्रमाला त्यांच्या संस्थेने पाठविलेले आहे त्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाबद्दल विचारले देखील गेले नाही संस्थेतील वरिष्ठ एके दिवशी सकाळी त्यांना सांगतात की या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता तुम्हाला नामनिर्देशित केलेले आहे आणि आता तुम्हाला या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता जायचे आहे जी व्यक्ती स्वेच्छेने याप्रशिक्षण कार्यक्रमाकरिता आलेली आहे त्या व्यक्तीस या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल आत्मीयता असते प्रशिक्षण कार्यक्रमातील विविध सत्रांमध्ये सहभागी होण्याकरता ते स्वयम् प्रोत्साहित असतात त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमातील त्यांचा सहभाग हा वेगळ्या प्रकारचा असतो मात्र असा प्रशिक्षणार्थी ज्याला या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता बळजबरीने पाठवलेले आहे व जो स्वेच्छेने यात सहभागी झालेला नाही अशा प्रशिक्षणार्थीमध्ये कार्यक्रमात सहभागी होण्याकरता काहीच इच्छा नसते आणि जर त्याला सहभागी होण्याची इच्छा खूपच कमी असेल तर प्रशिक्षण कार्यक्रमांमधील त्याचा सहभाग देखील कमी असेल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दरम्यान तो कदाचित काही समस्या निर्माण करू शकेल कारण तो ते शिकण्याच्या मनस्थितीतच नाही स्वतहाच्या दृष्टिकोनातून तो आपले मत देण्याबद्दल आग्रही राहील आणि याचा परिणाम म्हणून तो मोकळेपणाने शिकणार नाही आणि प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान अडथळे आणील आपल्याला संघाचे काम कसे चालते हे नीट समजून घेतले पाहिजे प्रत्येक गटामध्ये पुढील स्तर असतात स्तर 1 स्तर 2 व स्तर 3 तिसरा स्तर हा सर्वोच्च स्तर आहे या स्तरातील व्यक्ती परस्परसंवादी अधिक परिपक्व शिकण्याकरता अधिक तयारी असणारे गोष्टींचा दिलखुलासपणे स्वीकार करणारे असतात यामुळे सामान्यपणे अशा एखाद्या संघाचे काम छान चालते अनुभवी प्रशिक्षकाला एखाद्या विशिष्ट संघांमध्ये कोणत्या प्रकारचे वातावरण आहे हे लगेच कळते आणि त्याप्रमाणे तो प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करतो प्रत्येक व्यक्तीची प्रशिक्षणादरम्यान शिकण्याकरता काही उद्दिष्टे व धोरणे असतात साधारणपणे प्रशिक्षण कार्यक्रमातील एका प्रशिक्षण गटातील सदस्यांची संख्या 25 इतकी असते जर आपल्या एका प्रशिक्षण गटात 25 सदस्य असतील तर प्रत्येक व्यक्तीची प्रशिक्षणा करिता वेगळी उद्दिष्टे व धोरणे असतील जर व्यक्तीचा प्रशिक्षणामागील हेतू व उद्दिष्टे वेगळी असतील तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचे प्रशिक्षणामागील हेतू व उद्दिष्टे यांची परिपूर्ती करणे खूपच अवघड होऊन बसेल त्यामुळे ज्यावेळी तो प्रश्न विचारेल त्यावेळी त्याचे उत्तर मिळवण्याचा तो प्रयत्न करेल खूप वेळा लोक आपल्या कामाच्या ठिकाणी त्यांना सोडवाव्या लागणाऱ्या समस्यांविषयीचे प्रश्न विचारतात त्यांना त्याची उत्तरे हवी असतात त्यांना आपल्याला समाधानी करावे लागते आणि मग त्याच वेळी दुसरा व्यक्ती म्हणतो 'नाही आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले पाहिजे ' आणि मग अशा प्रकारे प्रशिक्षण गटामध्ये वाद निर्माण होतात कधीकधी गटांमधील काही सदस्यांचे विचार व हेतू समान असतात त्यावेळी काय करायचे आपण प्रशिक्षणादरम्यान उपगट एकत्रित करून गट तयार करतो या उपगटांमध्येदेखील 2 4 लोकांची पार्श्वभूमी समान असते त्यामुळे त्यांच्या समान स्वारस्य असणाऱ्या मुद्द्यावर ते काम करण्यास सुरुवात करतात त्यांचे स्वारस्य सारखे असल्यामुळे ते त्यांचा उपगट तयार करतात याचा परिणाम म्हणून ते एक तर प्रशिक्षकास सहकार्य तरी करतील किंवा प्रशिक्षकाला आक्षेप तरी घेतील हे सर्व दृष्टिकोनाशी संबंधित आहेत त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे यावर सर्व अवलंबून आहे प्रशिक्षकाला प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात तसेच प्रशिक्षण प्रक्रियेस चालना देण्याकरिता कशा प्रकारे सहकार्य करतात या प्रशिक्षणार्थींच्या कृती व वर्तवणूकिस कार्याचरण functional behaviour फंक्शनल बिहेवियर असे म्हणतात आणि म्हणूनच जर तुम्हाला अतिशय सहकार्य करणारा गट प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान मिळाला तर प्रशिक्षण प्रक्रिया खूपच सोपी व सुलभ होईल सर्व प्रशिक्षणार्थी शिकण्याकरता खूपच उत्सुक असतील त्यांची तुमच्यावर श्रद्धा असेल तुम्ही त्यांना वास्तवातील व्यावहारिक गोष्टी सांगत आहात ज्या त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूपच उपयोगी पडतील यावर त्यांचा विश्वास असेल यामुळे ते प्रशिक्षणादरम्यान सहकार्य करतील प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान पुढे जाण्याकरता त्यांना दिलेले उपक्रम ते नीट पार पाडतील प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये एक मेळ विकसित होईल प्रशिक्षण कार्यक्रम खूप उत्तम रीतीने पार पडेल अशाप्रकारे प्रशिक्षण कार्यक्रमाचीदेखील जाहिरात होईल आता मला तुम्हाला काही उदाहरणे सांगायला आवडतील जी प्रशिक्षणार्थींच्या गटामधील कार्याचरणाशी संबंधित आहेत गटामध्ये कोणत्या प्रकारचे कार्याचरण हवे तर अभिप्राय देण्याची क्षमता व इच्छा हवी प्रशिक्षक काय करतो तो एखादी गोष्ट करून दाखवतो आणि मग प्रशिक्षणार्थींना तो विचारतो की त्यांना यामागील संकल्पना कळली आहे का नाही हे बघण्याकरता तो काही प्रश्न विचारेल प्रशिक्षणादरम्यान तो जो काही देण्याचा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते प्रशिक्षणार्थीद्वारे स्वीकारले जात आहे का नाही हे देखील तो प्रश्न विचारून समजून घेतो आणि म्हणूनच प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणाबद्दलची इच्छा व क्षमता त्यांच्या अभिप्रायातून प्रशिक्षकाला कळते या अभिप्रायाच्या मदतीने प्रशिक्षक योग्य ते बदल घडवून आणतो समजा प्रशिक्षणार्थी म्हणाले की 'आम्हाला एका विशिष्ट उद्योगातील काही उदाहरणे तुम्ही सांगा' तर त्या प्रशिक्षकाला तशा प्रकारे ती उदाहरणे देता आली पाहिजेत आणि जर तुम्हाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर तुम्ही त्यांना सांगा की तुमचा प्रश्न मी नक्कीच बघेन त्यावर विचार करेन आणि मग उद्या तुम्हाला प्रशिक्षणादरम्यान सांगेन आणि जर हे शक्य झाले नाही तर मी तुम्हाला त्याबद्दल इमेल पाठवीन किंवा ते उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेन प्रशिक्षकालादेखील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून मदतच करायची असते कदाचित त्यांचा एक विशिष्ट प्रश्न असेल आणि त्याकरिता ते या प्रशिक्षण कार्यक्रमाला त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरता आले असतील कदाचित प्रशिक्षणाचा तुमचा विषय व प्रशिक्षणाचे नाव त्यांच्या प्रश्नाशी संबंधित क्षेत्रातील असल्यामुळे ते या प्रशिक्षण कार्यक्रमाला आले असतील अशावेळी तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि म्हणूनच प्रशिक्षणादरम्यान अभिप्राय देण्याची त्यांची इच्छा व क्षमता यावरून प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षणात किती सहभाग आहे हे समजू शकते दुसरा भाग म्हणजे सादरीकरण सत्रादरम्यान हस्तक्षेप हा हस्तक्षेप कशाप्रकारे आहे हे आपण बघितले पाहिजे हा हस्तक्षेप संरचनात्मक हस्तक्षेप असेल किंवा प्रक्रियात्मक हस्तक्षेप असेल प्रशिक्षणा मधील सत्र किंवा सादरीकरणादरम्यानचे अशा प्रकारचे हस्तक्षेप प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षणात किती सहभाग आहे हे दाखवेल समजा आपल्याला एखादी केसस्टडी case study उदाहरणाभ्यास दिलेली आहे तर तुम्ही त्या उदाहरणाचे विश्लेषण करण्यास त्यांना सांगा यावर त्यांना उत्तर शोधून पुढे येऊन त्याचे सादरीकरण करण्यास सांगा या उपक्रमामध्ये ज्यांना रस असेल ते ती केसस्टडी वाचतील त्याचे विश्लेषण करतील आणि मग पुढाकार घेऊन त्यावरील विश्लेषण परिणाम व शिफारसींबद्दल सादरीकरण करतील प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारचा हस्तक्षेप खूपच उपयोगी पडतो यावरून सहभागी खरोखरच प्रशिक्षणात रस घेत आहेत का नाही हे कळून येते तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रशिक्षकाला प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात मदत करणे समजा तुम्ही एक व्यवसाय खेळ Business Games बिजनेस गेम्स घेत असाल आणि मग त्यांना सांगाल की आता तुम्हाला हा विशिष्ट खेळ खेळायचा आहे आणि हा खेळ खेळण्याकरिता तुम्हाला चेंडू इथे ठेवायचा आहे पेन इथे ठेवायचे आहे खेळाचा हा भाग याठिकाणी ठेवायचा आहे असे सांगितल्यावर या वेळी ते स्वतःहून पुढे येतात एक जण निरीक्षक बनतो आणि म्हणतो की 'ठीक आहे मी निरीक्षण करतो ' यावेळी तो आपली टिप्पणी देण्याकरता तयार असतो तो या उपक्रमात सहभागी झाला असल्यामुळे तो आपली टिप्पणी देत असतो प्रशिक्षणादरम्यान अशाप्रकारचे हस्तक्षेप आपण वापरत असतो प्रशिक्षणातील विविध उपक्रमांदरम्यान प्रशिक्षणार्थींचा हा हस्तक्षेप प्रशिक्षण कार्यक्रमाला मदतगार ठरतो प्रशिक्षण घेणे ही फक्त एकट्या प्रशिक्षकाची जबाबदारी नाही प्रशिक्षणार्थी काय करतात ते कशाप्रकारे सहभाग घेतात आणि विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता प्रशिक्षकाला कशाप्रकारे मदत करतात हे देखील महत्त्वाचे आहे फळ्यावर प्रशिक्षकाला एखादा लहानसा उपक्रम घ्यायचा असेल तर प्रशिक्षणार्थी त्याला फळा लावण्याकरता मदत करतील यावरून प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये त्यांच्या सहभागाबद्दल प्रचिती येते प्रशिक्षणादरम्यान इतर सहभागी प्रशिक्षणार्थींना सहकार्य व उत्तेजन देणे महत्त्वाचे ठरते समजा एखाद्याने प्रश्न उपस्थित केला आहे व त्या प्रश्नावरील चर्चा चालू आहे एक व्यक्ती यासंदर्भात आपले मत मांडतो त्यावेळी इतर सहभागी देखील त्याला पुष्टी देतात 'होय होय तू बरोबर बोलत आहेस आम्ही पण हेच बघितलं आहे' यावरून त्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळते प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारची वर्तवणूक असेल तर इतर सहभागींना याबद्दल पाठबळ व उत्तेजन मिळते आणि मग ते देखील हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याबद्दल सकारात्मक राहून या प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये उत्साहाने सहभागी होतील गटामध्ये शिस्त ठेवणे हा पुढचा भाग खूपच महत्त्वाचा आहे जर तुम्हाला असं दिसलं की गटास शिस्त नाही त्यावेळी तुम्ही त्यांना त्याबद्दल सांगा व शिस्त पाळण्याबद्दल सूचना द्या त्यावेळी ते त्यास नकार देत नाहीत त्याला विरोध देखील करत नाहीत शांत देखील बसत नाहीत ते सक्रिय असतात आपल्या अपेक्षेप्रमाणे ते सक्रिय असतात किंवा नसतात मात्र ते अतिसक्रिय नसतात त्यांच्या काही अपेक्षा असतात त्याप्रमाणेच ते सक्रिय असतात आणि जर असे असेल तर मात्र नक्कीच त्यावेळी ते आपल्या गटामध्ये शिस्त पाळतील त्यांना दिलेले गृहपाठ व प्रकल्प वेळेत पूर्ण करतील त्यांना प्रतिसाद प्रत response sheet रिस्पॉन्स शीट दिलेली असेल जर सर्वेक्षण असेल किंवा त्यांना गुणांकन द्यायचे असेल जे मी माझ्या संशोधन पद्धती मध्ये वापरतो तर तुम्ही त्यांना तशा प्रकारचे साधन द्यायला हवे तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संशोधन कसे करतात हे त्या अभ्यास घटकांमध्ये बघितले आहे तर त्या प्रकारे तुम्ही त्यांना गुणांकन मोजमाप पट्टी दिली पाहिजे त्यावर त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे या प्रतिसादाचे योग्य प्रकारे कोडींग कोडींग एका विशिष्ट प्रकारे मांडणी झाले पाहिजे तर मग आपण म्हणू की ते त्यांचा गृहपाठ व प्रकल्प पूर्ण करीत आहेत काही वेळा विश्लेषणकरिता आपण त्यांना केस स्टडी देतो त्यातील उदाहरणाचें ते विश्लेषण करतात काही वेळा आपण त्यांना त्यांच्या सहभागाबद्दल सक्रिय राहण्याकरिता सांगतो आणि मग ते सक्रियपणे सहभागी होतात म्हणूनच जर अशा प्रकारचे कार्याचरण जसे की ते त्यांना दिलेले गृहपाठ व उपक्रम पूर्ण करतात गटामध्ये शिस्त राखण्याकरिता मदत करतात एकमेकांना सहकार्य व प्रोत्साहन देतात प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यामध्ये प्रशिक्षकाला मदत करतात आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे सत्र किंवा सादरीकरण चालू असताना योग्य प्रकारे हस्तक्षेप करतात अभिप्राय देण्याची त्यांची इच्छा आणि क्षमता या सर्व गोष्टी जर प्रशिक्षणार्थी द्वारे घडत असतील तर आपण ते योग्य प्रकारे कार्याचरण करीत आहेत असे आपण म्हणू पुढचा भाग खूपच मजेशीर आहे तो म्हणजे अकार्यक्षम वर्तवणूक व प्रशिक्षण गट म्हणजेच प्रशिक्षण गटातील प्रशिक्षणार्थीचे अकार्यक्षम वर्तन एखाद्या चर्चेदरम्यान स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रशिक्षणार्थीचा प्रयत्न गटातील इतर सदस्यांना योग्यप्रकारे सहभागी होण्यापासून अडवतो त्यामुळे काही वेळा तुम्हाला गटामध्ये काही लोक असे दिसतील की जे प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणारे प्रशिक्षणार्थी असतील ते इतरांवर वर्चस्व गाजवतात 'फक्त मला माहित आहे तुला काही माहित नाही' अशाप्रकारे ते वागतात त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारचे सहभागी देखील प्रशिक्षणा कार्यक्रमात असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे ते काय करतात काही प्रशिक्षणार्थी 'मला माहित आहे किंवा मला माहित नाही' या प्रकारातील असतात तर काही सहभागी 'तुला माहित आहे किंवा तुला माहित नाही' या प्रकारातील असतात जर 'मला माहित आहे तुला माहीत नाही' या प्रकारातील सहभागी असतील तर त्यावेळी प्रशिक्षण कार्यक्रम योग्य प्रकारे सुलभ पद्धतीने चालणार नाही पण जर प्रशिक्षणार्थी एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल 'मला माहित नाही आणि तुला देखील माहित नाही' अशा दृष्टीकोनाचे असतील तर त्यावेळी तो प्रशिक्षण कार्यक्रम नीट चालणार नाही जर प्रशिक्षणार्थी 'मला माहित नाही आणि तुला माहित आहे' अशा प्रकारातील असतील तरच एक प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रम होऊ शकेल 'मला माहित आहे आणि तुला माहित आहे' अशा प्रकारातील सहभागी असतील तर प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी होऊ शकेल आणि शिवाय तिथे एकमेकांबद्दल जिव्हाळा व भावनिक बंध तयार होतील किंवा काहीवेळा 'मला माहित आहे ते बरोबर आहे आणि तुला माहित आहे ते चुकीचे आहे' अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ शकतील 'मला माहित आहे तुला माहित आहे' या प्रकारात सहभागीमध्ये जर योग्य सामंजस्य असेल तर ते खरोखरच खूप उत्तम ठरेल अशा प्रकारच्या कार्यक्रमाला खूप लोक येतील यामधील सहभागी देखील सक्रिय असते ते विवेक पूर्वक विचार करतील ते तर्कशुद्ध विचार करतील कार्यक्रमाकरता ते सहाय्य करतील अशावेळी प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना तुम्हाला एक उत्तम अनुभव मिळेल आता आपण संवादा बद्दल बोलू या आता ही खिडकी कशी काढायची कारण या खिडक्या जर एकाच मापाच्या असतील तर यामध्ये प्रभावी संवाद होणार नाही मग प्रशिक्षणार्थींच्या नजरेतून काय गरजेचे आहे प्रशिक्षणार्थीचा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे कारण तुम्ही तज्ञ आहात त्यामुळे 'मला माहित नाही आणि तुम्हाला माहित आहे' हे आहे आणि म्हणूनच या बाबतीमध्ये हि खिडकी उघडी असेल त्यामुळे विद्यार्थ्याने तज्ञ व्यक्ती कडे यावे या तज्ञ व्यक्तीला या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल प्रशिक्षणार्थीपेक्षा जास्त अनुभव आहे जास्त ज्ञान आहे पण हे सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी या दोघांवर अवलंबून आहे जर प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शिकण्यासाठी आलेले असतील विविध उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आलेले असतील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याकरता उत्सुक असतील तर त्या बाबतीत तुम्हाला असे दिसेल की हा एक प्रभावी प्रशिक्षण गट बनतो ज्यामध्ये प्रशिक्षक प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रक्रिया यांच्यामध्ये उत्तम संवाद समन्वय आहे आणि प्रशिक्षणार्थी नवीन गोष्टी शिकण्याकरता उत्सुक आहेत इथे तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रम असल्याचे दिसेल आणि म्हणूनच जर एखादा व्यक्ती प्रशिक्षण कार्यक्रमांमधील त्याचा प्रभावी सहभाग टाळत असेल तर याचा अर्थ असा की तो 'मला माहीत आहे तुम्हाला माहीत नाही' या प्रकारात मोडतो कारण अशा प्रकारचा भाव असेल तर चर्चेमध्ये निश्चितपणे गटातील इतर सदस्यांचा सक्रीय सहभागदेखील या व्यक्तीमुळे अडवला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे प्रशिक्षण उपक्रमामधील असहभाग इथे तुम्हाला असे दिसेल की तुम्ही त्यांना प्रश्न विचारत राहता गृहपाठ देत राहतात प्रकल्प करण्याकरता तुम्ही त्यांना सांगत राहता त्यांनी तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी याबद्दल प्रोत्साहित करत राहता आणि असं झालं तर फक्त एकतर्फी प्रतिसाद तुम्हाला मिळतो त्यावेळी प्रशिक्षक म्हणून तुम्हाला हे समजून जातं की हा प्रशिक्षणार्थी एक खट्याळ मुलगा आहे आणि त्याला काही शिकायचे नाही जसे मी म्हणालो की हा प्रशिक्षणार्थी असहकार करीत आहे याचे कारण असे की या प्रशिक्षणार्थींना बळजबरीने प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पाठवले गेले आहे हा प्रशिक्षणार्थी या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाला येण्याकरता उत्सुक नव्हता आणि ज्यावेळी अशा प्रकारची एक विसंगती तिथे असते त्यावेळी नक्कीच ती व्यक्ती प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही त्यातील विविध उपक्रमातदेखील भाग घेणार नाही कारण त्याची शिकण्याची इच्छा नाही आणि म्हणूनच तो सक्रियपणे सहभागी होणार नाही तिसरा खूपच लक्षवेधी प्रकार आहे यामध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सत्रे चुकवतात मुद्दाम उशिरा येतात म्हणूनच एक मोठा प्रश्न असा निर्माण होतो की संस्था अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोजित करीत असतात त्यावर पैसा खर्च करीत असतात प्रशिक्षणार्थीला वाटते की 'मला जास्त माहित आहे आणि या प्रशिक्षण सत्रामध्ये ज्याच्यावर चर्चा केली जात आहे हे माझ्यासाठी काही नवीन नाही ' आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो काय करतो तर तो प्रशिक्षण सत्रे चुकवू लागतो किंवा एका सुंदर पर्यटन स्थळी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला तो येईल मात्र तो त्या शहरात येऊनदेखील प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही अशाप्रकारे प्रशिक्षण सत्र ते चुकवतील आणि मग प्रशिक्षण कार्यक्रमात ते नियमितपणे येणार नाहीत किंवा उशिरा येतील आता तुम्हाला प्रशिक्षक म्हणून काळजी वाटत असेल की अशा प्रकारचे प्रशिक्षणार्थी जे वर्तन करीत असतात त्यावेळी काय घडते तर प्रशिक्षकासाठी कधीकधी या प्रशिक्षणार्थीला घेणे अवघड होते त्यावेळी प्रशिक्षणार्थी विचित्र प्रकारे वर्तणूक करतात कधीकधी स्वतःचा व्यक्तिगत हेतू साध्य करण्याकरता ते गटाचीदेखील दिशाभूल करतात आणि त्यांचे वैयक्तिक हेतू आणि स्वारस्य असल्यामुळे ते स्वतः गट चालवतात व त्याची दिशाभूल करतात आणि मग गटातील सदस्यांची मानसिकता 'हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयोगी नाही याचा भविष्यातदेखील उपयोग नाही किंवा प्रत्यक्ष कामात देखील उपयोग नाही हा फक्त सैद्धांतिक कल्पनांनी भरलेला प्रशिक्षण कार्यक्रम आहे याचा काहीच उपयोग होणार नाही' अशा प्रकारची करण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्तीला स्वतःला शिकण्याचे नसल्यामुळे त्याला फक्त स्वतःला आनंदी राहायचे आहे आणि अशा प्रकारचे प्रशिक्षणार्थी कधीकधी तुमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात देखील तुम्हाला आढळतील जे स्वतःचे हेतू साध्य करण्याकरिता गटातील इतर सदस्यांची दिशाभूल करतात काहीवेळा तुम्हाला तुमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात असे देखील प्रशिक्षणार्थी भेटतील की जे आपल्या गटामध्ये मतभिन्नता व संतोष निर्माण करून त्यास चालना देत आहेत आणि त्याकरता ते सक्रिय सहभागी होतील कुठल्यातरी गोष्टीला ते हरकती घेतील ते म्हणतील की 'ही संकल्पना ही सैद्धांतिक मांडणी ही प्रत्यक्षात शक्यच नाही' अशीच मानसिकता असणारे प्रशिक्षणार्थी मग म्हणू लागतात की 'हो मी सुद्धा तुझ्याशी सहमत आहे आणि बरोबर आहे ही संकल्पना काम करणार नाही ' आणि यामुळे गटाचे अकार्यक्षम वर्तन तुम्हाला दिसून येईल आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारच्या अकार्यक्षम वर्तन असणाऱ्या कृत्यांना कसे हाताळायचे अशा प्रकारच्या सहभागीबद्दल आणि त्यांच्या प्राथमिकतेबद्दल मी तुमच्याशी बोलीन जर त्याला शिकायचे असेल तर त्या प्रशिक्षणार्थीने इथे शिकण्याकरता यावे वैयक्तिक व व्यावसायिक उन्नती ही त्याची या प्रशिक्षणादरम्यान प्राथमिकता असली पाहिजे त्यामुळे तो शिकण्याकरता उत्सुक असेल आणि त्याला स्वतःला विकसित करायचे आहे तो इथे विशेष करून काहीतरी शिकण्याकरता आलेला आहे प्रशिक्षक प्रशिक्षण देण्यास पात्र आहे का नाही हे पाहण्यासाठी तो इथे आलेला नाही या प्रशिक्षणात मला जे काही मिळेल ते शिकण्याकरता उत्सुक होऊन तो या कार्यक्रमाला आलेला आहे आणि म्हणूनच तो एक उत्सुक विद्यार्थी आहे आणि त्याचा एकच हेतु आहे तो म्हणजे त्याची वैयक्तिक व व्यावसायिक प्रगती अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये स्वयम् ज्ञानार्जन करणारे सहभागीदेखील असतात आणि स्वयम् ज्ञानार्जन करणारे सहभागी जर प्रशिक्षण कार्यक्रमात असतील तर त्यांचा या कार्यक्रमात सहभागी होण्याचा एक स्पष्ट हेतू असतो त्यामागील उत्तेजन असते आणि त्यामुळे ते गटासोबत जाणार नाहीत ते त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जास्तीत जास्त प्रश्न विचारतील त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यानच ते यासंदर्भात उत्तरे मिळवण्याकरिता प्रश्न विचारतील 'माझ्या कामाच्या ठिकाणी मला काय समस्या भेडसावत आहेत' यावर विचार करणारा हा स्व ज्ञान याचक असतो तिसरे म्हणजे या सर्वापासून अलिप्त किंवा अनुत्सुक प्रशिक्षणार्थी मागे मी म्हणालो तसे त्यांना इथे बळजबरीने पाठवले गेले आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असे त्यांना कळून येईल आणि या ना त्या कारणामुळे ते या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उत्सुक असणार नाही त्यांचा हेतू वेगळा असल्यामुळे किंवा तशी परिस्थिती नसल्यामुळे त्यांचा या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कोणताही रस नसेल व ते इथे येण्याकरता उत्सुक नसतील असे लोक प्रशिक्षण कार्यक्रमात आपले मित्रमंडळ वाढवण्याकरता सामाजिकीकरण करण्याकरिता येतात त्यामुळे ते ज्यावेळी या कार्यक्रमात येतात त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे प्रशिक्षणार्थी भेटतात ते त्यांच्याशी ओळख वाढवतात व मैत्री करतात त्यांच्याशी गप्पाटप्पा मारतात बोलत राहतात आपली ओळखपत्रे एकमेकांना देतात एकमेकांशी संपर्कात राहतात तर असे हे मित्रमंडळ वाढवण्याकरता सामाजिकीकरण करण्याकरिता सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी काही प्रशिक्षणार्थी असे असतील की जे पर्यटक असतील विविध पर्यटन स्थळांना ते भेटी देतील ते प्रशिक्षकाला आम्हाला दोन तीन तास द्या असे सांगतील किंवा प्रशिक्षण कार्यक्रम थोडा लवकर संपवा म्हणजे आम्ही बाहेर पडू व इथल्या पर्यटन स्थळांना भेटी देऊ इथे आम्ही पहिल्यांदाच आल्यामुळे आम्हाला हे शहर देखील बघता येईल असे देखील सांगतील पुढचा प्रकार म्हणजे टीकाकार किंवा दोषशोधक प्रशिक्षणार्थी अशा प्रकारचे लोक प्रशिक्षण कार्यक्रमात दरम्यानच टीका करण्यास सुरुवात करतात ते प्रशिक्षण कार्यक्रमातील दोषदेखील शोधू लागतात अशा प्रकारचे सहभागी देखील आपल्याला प्रशिक्षण कार्यक्रमात दिसतील काही सहभागीचा प्रकार म्हणजे 'आम्हाला सगळं माहित आहे' अशा प्रकारातील सहभागी आणि म्हणूनच त्यांना आपले ज्ञान सर्वत्र पाजळायचे असते ते म्हणतील 'होय मला ही गोष्ट माहिती आहे मला ती गोष्टदेखील माहिती आहे हे जुने आहे यात काही नवीन नाही मला काहीतरी नवीन सांगा अहो हे काही नवीन नाही हे मला माहित आहे ' या लोकांना सगळं काही माहीत असतं काही प्रशिक्षणार्थी भीडस्त व लाजरे असतात त्यामुळे अशा प्रकारचे सहभागी सहसा सक्रिय सहभाग घेण्यास कचरतात व लाजरे असतात कधीकधी प्रशिक्षणार्थींच्या गटात काही व्यक्ती स्वतःची मक्तेदारी निर्माण करणारे किंवा इतरांवर वर्चस्व गाजवणारेदेखील सहभागी असतात अशा लोकांना तुम्ही नियंत्रित करायला पाहिजे तुमचा प्रभाव त्यांच्यावर पाडा जर ते वर्चस्ववादी असतील आणि गटावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहात असतील तर मागे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्या प्राथमिकता समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या प्राथमिकतेत्यानुसार तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाची धोरणे आखली पाहिजे महत्वाचे धोरण म्हणजे अशा प्रकारच्या लोकांना नियंत्रित करणे हे असले पाहिजे त्यांना सांगा की 'अशा प्रकारे प्रशिक्षणादरम्यान मध्ये मध्ये बोलू नका कृती करू नका नंतर बोला किंवा मधल्यासुट्टी मध्ये बोला ' आणि मग तुमच्या ज्ञानाने तुम्ही त्यांना प्रभावित करा आणि मग त्यांना हे समजून येऊ दे की तुम्हीच या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता योग्य व उत्तम तज्ञ आहात तर आता आपण एकेक करून या सहभागीबद्दल बोलूया ज्यांच्यावर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान सहकार्याकरिता व मदतीकरिता अवलंबून राहील जर विद्यार्थी अशा प्रकारचा असेल तर तुम्ही त्याला घेऊन मदत व सहकार्य घेऊ शकता त्याच्यावर विसंबून राहू शकता प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान अध्ययन प्रक्रियेला चालना देण्याकरता उत्तम घटक म्हणून ते काम करतील मग ती कोणतीही अध्ययन प्रक्रिया असू दे ते त्याला चालना देणारे घटकच बनतील जे इतर लोक या प्रशिक्षण कार्यक्रमामधील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरता लाजत असतील किंवा त्यामध्ये काहीच रस नसेल अशा लोकांना देखील या प्रशिक्षण कार्यक्रमाची जोडण्यात हे लोक महत्त्वाची भूमिका बजावतील जर गटामध्ये शिकण्याकरता उत्सुक विद्यार्थी जास्त असतील तर ते शिकण्यात रस नसलेल्या किंवा सतत लाजणाऱ्या लोकांना एकटे पाडतील आणि त्या वेळी मात्र आपण अशा लाजाळू लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि या विद्यार्थ्यांसोबत त्यांना देखील सहभागी करून घेतले पाहिजे आपण त्यांना सक्रियपणे सहभागी होण्याकरता सांगितले पाहिजे पण जे लोक या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता अनुत्सुक असतील अशाकरीता जर गटात शिकण्यास उत्सुक लोकांची संख्या जास्त असतील तर हे अनुत्सुक लोक एकटे पडतील आणि मग आपण चांगल्या प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ शकू शिकण्याकरता उत्सुक लोक इतर सहभागींकरिता आदर्श ठरतील कारण ते शिकत आहेत समजून घेत आहेत ते प्रश्नांची उत्तरे देत आहेत ते प्रश्न देखील विचारीत आहेत आणि म्हणूनच असे लोक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये इतरांकरिता आदर्श ठरतात प्रशिक्षक त्यांना प्रशिक्षणादरम्यान आपले विश्वासू साथीदार बनवू शकतो म्हणजे जर प्रशिक्षकाला प्रशिक्षणार्थीकडून अधिक सहकार्याची गरज असेल तर हे साथीदार त्याला मदत करतील इथे प्रशिक्षकाला सहकार्य म्हणजे 'प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण कार्यक्रमात सक्रियरित्या सहभागी होणे' हा होय त्यांचे बोलणे व अभिप्राय हा देखील प्रशिक्षकाकरता मदतगार ठरू शकेल अशा व्यक्तींना प्रशिक्षकाने विशेष लक्ष किंवा त्यांना कोणतेच विशेष झुकते माप देताना कामा नये हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रशिक्षकाने गटातील काही विद्यार्थी निवडलेले आहेत आणि ते प्रशिक्षकाकरिता उपयोगी सहभागी आहेत आणि बाकीचे सहभागी मात्र निरुपयोगी आहेत आणि म्हणूनच प्रशिक्षक त्यांच्यावर दुर्लक्ष करीत आहे व फक्त शिकण्यास उत्सुक विद्यार्थ्यां वरच लक्ष केंद्रित करीत आहे असे कोणालाही वाटता कामा नये म्हणूनच ठराविक विद्यार्थ्यांना प्रशिक्षक जास्त लक्ष देत आहे आणि त्यांना विशेष झुकते माप दिले जात आहे असे वाटता कामा नये पुढचे म्हणजे स्व ज्ञान याचक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये स्व ज्ञान याचक या प्रकारातील प्रशिक्षणार्थी स्वतःचा वैयक्तिक हेतू आणि उत्तेजना घेऊन सहभागी होत असतात त्यामुळे अशा सहभागिशी वागताना प्रशिक्षकाने खूप काळजीपूर्वक विचारपुर्वक वागले पाहिजे अशा लोकांची एक उच्च कोटीची स्वयम् प्रतिमा असते त्यांना असं वाटत असतं की त्यांना खूप काही माहित आहे 'मी या क्षेत्रातून आलो आहे त्यामुळे मला माहित आहे की सैद्धांतिक संकल्पना काहीच उपयोगाच्या नाहीत किंवा प्रत्यक्षात देखील शक्य नाहीत' अशा प्रकारची त्यांची स्वयम् प्रतिमा खूपच उच्च कोटीची असते आणि त्यामुळे ते आक्रमक वर्तन करू शकतात आणि जर तुम्ही त्यांना असं सांगितलं की 'नाही ही संकल्पना अशीच आहे' तर ते तुम्हाला म्हणतील कि 'नाही नाही' आणि मग ते आक्रमकरित्या त्यावर वाद विवाद घालावयास सुरुवात करतील आणि मग विचार मंथन जेव्हा त्यांना कळून येते की ते उघडे पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर ते वाद विवाद घालावयास सुरुवात करतील तुम्हाला कळून येईल की जेव्हा तुम्ही त्यांना सैद्धांतिक कल्पनाबद्दल सांगत असता तुम्ही त्याला त्यातील प्रतिमान model मॉडेल बद्दल बद्दल विचारता तुम्ही प्रतिमानाची व्याख्या त्याला सांगत असता आणि मग तुम्ही म्हणता 'नाही दीर्घ काळाकरता याचा काही उपयोग होणार नाही तुम्ही नजीकच्या काळाकरता याचा उपयोग कसा आहे ते आम्हाला सांगा ' असे सांगितल्यावर ते काय करतात ज्या क्षणी त्यांना ते उघडे पडत आहेत असे वाटते त्या क्षणी ते आक्रमक बनतील आणि वितंडवाद घालायला सुरुवात करतील अशावेळी प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय बरे कराल अशा वेळी ते इतर सहभागी व्यक्तींकडून त्यांच्याकरिता पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आपणच कसे बरोबर आहोत तुम्ही आणि आम्ही एकाच पक्षाचे आहोत असे सांगून इतर सहभागींना आपल्या मताकडे वळविण्याचा प्रयत्न करतात आणि मग यातून अधिक प्रश्न निर्माण होतात अशावेळी प्रशिक्षकाने त्यांना शांतपणे व योग्य प्रकारे गटातील सदस्यांचा वापर करून हाताळले पाहिजे इथे प्रशिक्षक वर्गनिरीक्षच्या monitor मॉनिटर भूमिकेत येता कामा नये तर त्याने संपूर्ण गटाला ती विशिष्ट समस्या सोडवण्याकरता सहभागी करून घेतले पाहिजे त्यामुळे गटातील जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना हा विशिष्ट व्यक्ती समस्या निर्माण करीत आहे हे समजून येईल अशावेळी आपण अधिक सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे त्यामुळे अशा प्रकारची गोंधळ निर्माण करणारी व्यक्ती कार्यक्रमात कमी सक्रियपणे सहभागी होईल ज्याच्यामुळे आपल्याला अशा व्यक्तीवर दबाव टाकून त्याला शांत करता येईल जर प्रशिक्षकाला असे दिसून आले की या विशिष्ट प्रकारचे व्यक्ती आपल्या आचरणात आणि दृष्टिकोनात त्याच प्रकारे वागत आहेत इतर अनेक तंत्रे व क्लुप्त्या वापरूनदेखील ते तशाच प्रकारे जर गोंधळ निर्माण करीत असतील तर प्रशिक्षकाने त्यांच्याशी स्पष्टपणे समक्ष बोलावे प्रशिक्षकाने त्यांना स्पष्टपणे विचारावे की 'तुमची नेमकी समस्या काय आहे तुम्ही अशा प्रकारे का वागत आहात या बोलण्यादरम्यान जर तुम्हाला त्यांच्या वागण्याबद्दल त्यांच्याकडून जर कोणतेही तार्किक समाधानकारक उत्तर मिळाले तर तुम्ही त्या विशिष्ट प्रशिक्षणार्थीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला असे दिसले की यामागे कोणतेही कारण नसून हा त्या सहभागी व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग आहे तर तुम्हालाही कळेल की अशा प्रकारच्या व्यक्ती असे व्यक्तिमत्व असल्याने अनेक समस्या उभ्या करत असतात त्यांना असे वाटते की मी किती महान आहे त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलले पाहिजे आणि हा मुद्दा सोडवला पाहिजे पहिल्यांदा तुम्ही त्यांना टाळू शकाल नंतर तुम्ही त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न कराल नंतर तुम्ही त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न कराल पण हे देखील ज्यावेळी परिणामकारक ठरत नाही असे ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी मात्र तुम्ही त्याचा प्रतिकार केला पाहिजे यामध्ये तुम्ही कार्यक्रमाच्या अटी व शर्ती आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी त्यांचा प्रश्न नेमका काय आहे ते विचारा आणि मग समोरासमोर चर्चा करून तो सोडवा आणि म्हणूनच जर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये असे अलिप्त व प्रशिक्षणात रस नसलेले सहभागी असतील तर प्रशिक्षक त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण ते तुमच्या प्रशिक्षण वर्गात बसलेले असतात अशावेळी काय करायचे प्रशिक्षकाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा आणि प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना हळूहळू सहभागी करून घ्यावे त्यांच्याकडे लक्ष द्यावे त्यांची विचारपूस करावी आणि मग त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी करावे प्रशिक्षण कार्यक्रमात रस नसण्या मागच्या त्यांच्या उदासीनतेचे कारण शोधा या कार्यक्रमाबद्दल त्यांना काहीच फिकीर का वाटत नाही याचा शोध घ्या प्रशिक्षणात त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याकरता प्रयत्न करा त्यांना प्रश्न विचारा प्रश्न विचारण्याची संधीदेखील त्यांना द्या एका विशिष्ट मुद्द्यावर सादरीकरण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा जर प्रशिक्षणादरम्यान एखादा गृहपाठ किंवा प्रकल्प तुम्ही दिला असेल तर त्यांना पुढे येऊन त्याबद्दल मांडणी करावयास सांगा अशाप्रकारे तुम्ही त्यांना प्रशिक्षण प्रक्रियेदरम्यान उत्तम प्रकारे सहभागी करून घेऊ शकाल या अशा वेळी या लोकांना कार्यक्रमात सामावून घेण्याकरता थोडे कष्ट थोडे प्रयत्न जरूर करावे लागतात थोडीशी समजून घेण्याची वृत्ती आणि सहानुभूतीपूर्वक विचार प्रशिक्षकाने करणे गरजेचे आहे त्यांना समजून घ्या त्यांच्याशी सहानुभूतीने वागा या तुमच्या या वागण्यामुळे त्यांना या कार्यक्रमाबद्दल असलेल्या गैरसमजुती व पूर्वग्रह यातून ते बाहेर येतील आणि त्यांचा पूर्वग्रह हा असा होता की 'हे प्रशिक्षक किंवा हा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्या कोणत्याच उपयोगाचा नाही' हा त्यांचा गैरसमज तुम्ही काढून टाका कारण त्यांना या कार्यक्रमात त्यांच्या संस्थेने पाठवलेले आहे आणि त्यांना इथे पाठविण्यामागे निश्चितच संस्थेचा काहीतरी हेतू असला पाहिजे आणि म्हणूनच अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचे गैरसमज किंवा सामाजिक एकटेपण दूर केले पाहिजे कारण जरी ते या कार्यक्रमाबद्दल उत्सुक नसले तरी ते इथे येत आहेत प्रशिक्षण कार्यक्रमात ते बसत आहेत आणि जात आहेत त्यांचे इतर सहभागी लोकांसोबत मैत्री होत आहे अशामुळे त्यांचे सामाजिक एकटेपण दूर होईल गटामध्ये येते सक्रियपणे सहभाग घेतील त्यामुळे त्यांना गटातील चर्चेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले पाहिजे आणि ज्या विषयावर चर्चा चालू आहे त्या विषयावर ते बोलू शकले पाहिजे आणि मग पुढचा प्रकार असतो ते म्हणजे नवीन ओळखी वाढवण्याकरता सामाजिकीकरण करण्याकरिता आलेले सहभागी असे लोक प्रशिक्षण कार्यक्रमातील त्यांचा सहभागास नवीन मित्र व नवीन संबंध प्रस्थापित करण्याची एक संधी म्हणून समजतात प्रशिक्षकाची भूमिका अशी की त्याने या प्रकारच्या लोकांच्या सामाजिक गरजा ओळखाव्या आणि मग इतर सहभागी लोकांसोबत सुदृढ संबंध प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे प्रशिक्षकाने कौतुक केले पाहिजे कारण प्रशिक्षण हे एक असे ठिकाण आहे जिथे लोक एकमेकांना त्यांच्या तज्ञ क्षेत्राने ओळखत असतात आणि याचा उपयोग प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यावर देखील त्यांना होऊ शकेल अशावेळी प्रशिक्षकाने समाजात मिळून मिसळून वागण्याची त्यांची गरज समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुकदेखील केले पाहिजे असे जरी असले तरी प्रशिक्षकांनी त्यांना त्यांच्या संस्थेप्रती आणि प्रशिक्षणाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली पाहिजे सामाजिकीकरण याचा अर्थ प्रशिक्षण वर्ग सोडून वर्गाबाहेर गप्पा टप्पा मारत बसणे असं नाही आता तुम्ही काय केले पाहिजे तुम्ही त्या सहभागी प्रशिक्षणार्थी सोबत बोला त्याला हे समजू द्या की ही प्रशिक्षणाची जागा आहे सामाजिकीकरण चांगले आहे पण त्याला प्रशिक्षण कार्यक्रमास देखील उपस्थित राहायचे आहे प्रशिक्षणादरम्यान शिकण्याचा त्यांचा अनुभव समृद्ध करण्याकरिता आणि प्रशिक्षणांतर्गत विविध उपक्रम पूर्ण करण्याकरिता त्यांनी सक्रियपणे रस घेण्याची गरज त्यांना समजावून सांगा म्हणूनच जसे मी म्हणालो तसे वर्गाबाहेरील गप्पाटप्पापेक्षा वर्गातील उपक्रमादरम्यान त्यांनी सक्रियपणे त्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे यातच त्यांचे खरे सामाजिकीकरण होईल वेळ 4419 आता हा पर्यटक म्हणजे असे प्रशिक्षणार्थी ज्यांचा या प्रशिक्षण कार्यक्रमाला घेण्याचा हेतू हा प्रशिक्षण नसून प्रशिक्षणस्थळाच्या आजूबाजूला असलेल्या पर्यटन स्थानांना भेटी देणे हा आहे हे ठीक आहे म्हणजे जर प्रशिक्षण मसुरीला असेल तर चला मसुरीला जाऊया किंवा जर ते शिमल्याला असेल तर चला शिमल्याला प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जाऊया आपल्याला शिमल्याला जाऊन खूप मजा मस्ती करायची आहे अशाप्रकारे ठरवून आलेले प्रशिक्षणार्थी मग तिथल्या पर्यटनस्थळांना प्रशिक्षणाच्या ऐवजी भेटी देत बसतात अशावेळी प्रशिक्षकाने काय करावे अशावेळी प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थींना थोडा मोकळा वेळ दिला पाहिजे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात प्रशिक्षणार्थींना थोडा मोकळा वेळ नियोजित असला पाहिजे जेणेकरून ते त्यांची वैयक्तिक कामे करू शकतील किंवा सामाजिक एकत्रीकरणामध्ये सहभागी होतील म्हणजे जर एखाद्याचे त्या विशिष्ट शहरांमध्ये नातेवाईक असतील त्याचे काही मित्र असतील तर कदाचित तो त्यांना भेटण्याची योजना आखत असे तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील काही पर्यटनस्थळांना भेट देण्याचे देखील त्याचे नियोजन असेल म्हणूनच प्रशिक्षकाने त्यांच्या सामाजिक भेटीगाठीना लक्षात घेऊन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात त्यांना थोडा मोकळा वेळ दिला पाहिजे मात्र असे जरी असले तरीही प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थींच्या गटाला त्यांच्या संस्थेबद्दलच्या आणि या प्रशिक्षण कार्यक्रमातबद्दलच्या जवाबदाऱ्यांची आठवण करून दिली पाहिजे पण याचा अर्थ असा नव्हे की सगळेजण बाहेर फिरायला जात असतात किंवा परत येतच नाहीत त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे 'तुम्हाला तुमच्या संस्थेने या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पाठवलेले आहे त्यामुळे तुम्ही या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहणे गरजेचे आहे ' याची त्यांना आठवण करून द्या 'हा कार्यक्रम पूर्ण करण्याबद्दल संस्थेप्रती तुम्ही प्रतिबद्ध आहात त्यामुळे तुम्ही मागे न बसता सक्रियपणे सहभागी व्हा प्रशिक्षणस्थळी आल्यानंतर इकडेतिकडे फिरण्यापेक्षा प्रशिक्षण हीच तुमची प्राथमिकता असली पाहिजे प्रशिक्षण कार्यक्रमासोबतच तुम्ही आजूबाजूला पर्यटन देखील करू शकता मात्र प्रशिक्षण ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे' असेदेखील तुम्ही त्यांना सांगा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे टीकाकार किंवा दोषशोधक अशाप्रकारचे सहभागी प्रशिक्षणादरम्यान जवळपास त्यातील प्रत्येक मुद्द्यांमध्ये दोष शोधतात किंवा त्यावर टीका टिप्पणी करतात प्रशिक्षणातील मुद्दे काही बरोबर नाहीत प्रशिक्षण देण्याची पद्धत योग्य नाही प्रशिक्षण स्थळावरील बसण्याची रचना वर्गखोली योग्य नाही प्रशिक्षक चांगला नाही प्रशिक्षकाला शिकवण्याची क्षमता नाही व इतर अशा अनेक गोष्टींवर ते टीका करतील अशावेळी प्रशिक्षकांनी काय केले पाहिजे प्रशिक्षकाने अशा व्यक्तींना गटाच्या माध्यमातूनच हाताळले पाहिजे प्रशिक्षक या प्रशिक्षणार्थींना अधिक सकारात्मक वृत्तीने सहभाग घेण्याकरिता सांगू शकतो प्रशिक्षण कार्यक्रम सुधारण्याकरता त्यांच्या मते काय केले पाहिजे हे देखील त्यांना विचारू शकतो आणि म्हणूनच आता मी तुमच्या बरोबर त्यांनी अधिक सकारात्मक दृष्टिकोन कसा बनवावा आणि त्यांना त्यांच्या सुधारणा सांगण्याकरता कसे प्रोत्साहित करावे याबद्दल बोलेन ज्यावेळी मी त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलत असतो त्यावेळी प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून पुढे येणे अपेक्षित असते त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमामधील समस्या शोधाव्यात व त्या सर्वांसमोर मांडाव्यात जेणेकरून अशा वेळी आपण त्यांना या समस्या सोडविण्याकरिता मदत करू शकू प्रशिक्षण कार्यक्रमात अशा टीकाकार सहभागींना ज्यावेळी काही समस्या असतील ज्यामुळे ते कार्यक्रमादरम्यान टीका करीत आहेत त्यावेळी प्रशिक्षकाने पुढाकार घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि इतके करून सुद्धा जर तो टीकाकार सहभागी संतुष्ट झाला नाही तर आपण हे समजून घेतले पाहिजे की या प्रशिक्षणार्थीला एकटे पाडले गेले आहे यावेळी आपण अशा एकटे पडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेतले पाहिजे त्या प्रशिक्षणार्थीला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे हे आपण समजून घेतले पाहिजे प्रशिक्षक म्हणून तुम्ही सर्वांना समजून घ्या हे असे सहभागी आहेत ज्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज आहे हे मान्यच करायचे नाही त्यांना असं वाटतं की प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जे सांगितलं जातं जवळपास सर्वच त्यांना आधीपासूनच माहित आहे त्यामुळे ते म्हणतात 'याचा मी अनुभव घेतलेला आहे या सर्व गोष्टी मला माहित आहेत नवीन काय असेल तरच मला सांगा यात तर काही नवीन नाही आहे ' अशावेळी प्रशिक्षकाने काय केले पाहिजे अश्यावेळी प्रशिक्षकाने गटातील त्या सहभागी प्रशिक्षणार्थींना त्याच्या विवेकहीन वागण्या बद्दल जाणीव करून दिली पाहिजे आपल्याला गटामध्ये व्यवस्थितपणे वागायचे आहे याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून ते असे अविवेकी वर्तन करणार नाहीत त्या विशिष्ट व्यक्तीच्या अशा वागण्याने गटाने हे समजून घ्यावे की त्यांनी विचारलेला प्रश्न इथे गैरलागू आहे मग इतर सहभागी स्वतःहून पुढे येऊन म्हणतील 'तुम्ही विचारलेले हे प्रश्न इथे पूर्णपणे गैरलागू आहेत ' त्यामुळे त्या विशिष्ट व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे की मी अशा चुकीच्या प्रकारे इथे बोलता कामा नये जर तुम्ही गटाशी पुन्हा बोललात तर तुम्हाला असे कळेल की एखाद्याचा अनुभव किंवा त्याचे सामाजिक स्थान यापेक्षादेखील या प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रत्येकजण आपल्या घरी जाताना काहीतरी नवीन गोष्टी शिकून जाऊ शकतो या प्रशिक्षणातील शिकण्याच्या अनुषंगाने घरी जाताना त्यांना त्यांच्या अनुभव आणि सामाजिक स्थानाच्या पलीकडे जाऊन काही चांगल्या चार नवीन गोष्टी शिकून जाता येईल मात्र काही असे प्रशिक्षणार्थी आपले चुकीचे वर्तन चालूच ठेवतात आणि मग प्रशिक्षकाला कळते की त्यांच्या वागण्यामध्ये अजून काहीच बदल सुधारणा झालेली नाही अशा वेळी या प्रशिक्षणार्थी सोबत तुम्ही संवाद साधा मागे मी जसे म्हणालो तसेअशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे गट तयार केल्यामुळे कदाचित गटातील इतर सहभागी कंटाळून त्या विशिष्ट प्रशिक्षणार्थीला एकटे पाडतील आणि मग त्याच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने गैरलागू वर्तनाबद्दल जाणीव करून देतील आणि अशाने देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर त्या प्रशिक्षणार्थी ला स्पष्टपणे सांगा प्रशिक्षण कार्यक्रमात भिडस्त किंवा लाजरे असे देखील कदाचित काही सहभागी असतील अशावेळी प्रशिक्षकाने त्यांना एकटे सोडू नये त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घ्यावे सर्व सहभागींना प्रशिक्षण उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरता वारंवार सांगूनसुद्धा जर एखादा सहभागी सक्रियपणे भाग घेत नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात त्यामुळे जिथे जिथे गरज आहे त्या त्या वेळी तुम्ही अशा सहभागींना सक्रियपणे भाग घेण्याकरता प्रोत्साहित करा अशा प्रकारचे भिडस्त किंवा लाजरे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षकाला व्यक्ती म्हणून किंवा एखाद्या उपगटात दिसतील जर आपल्याला असे सहभागी किंवा व्यक्ती भेटले तर त्या बाबतीत तुम्ही त्यांना गटांमध्ये सहभागी करून घ्या त्यांचे समुपदेशन करा त्यांच्याशी बोला त्यांना सांगा की ते जे काही करत आहेत ते सहभाग घेत नाही आहेत ते एकतर लाजत आहेत किंवा भिडस्तपणे वागत आहेत तुम्ही लाजू नका भाग घेण्यास कचरू नका गटातील इतर सदस्यांशी तुम्ही बोला आणि हळू हळू करत ते प्रशिक्षणातील उपक्रमांमध्ये रस घेतील आणि इतरांशी संवाद देखील साधतील तुम्ही त्यांना तुमच्या पाठिंब्याबद्दल आश्वस्त करा प्रशिक्षणातील प्रक्रियेदरम्यान त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांच्या एकत्रीकरणात बद्दल त्यांचा भिडस्तपणा कमी करण्याबद्दल आणि त्यांचा लाजरेपणा दूर करण्याबद्दलदेखील तुमचा पाठिंबा व सहकार्य त्यांना तुम्ही द्या जर तुम्ही त्यांना तुमचा पूर्ण पाठिंबा दिलात तर ते हळूहळू प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये रस घेऊ लागतील आणि मग हळूहळू ते विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होतील पुढचे सहभागी म्हणजे मक्तेदारी प्रस्थापित करणारे किंवा वर्चस्व गाजवणारे व्यक्ती अशा प्रकारच्या सहभागींना गटांमध्ये एखादी चर्चा किंवा उपक्रम चालू असताना इतरांवर वर्चस्व गाजवण्याची किंवा स्वतची मक्तेदारी प्रस्थापित करण्याची एक प्रबळ इच्छा असते त्यामुळे ज्यावेळी प्रशिक्षणादरम्यान चर्चा चालू होईल किंवा एखादा उपक्रम चालू होईल त्यावेळी ते म्हणतील 'मी नेता होतो मी सर्वांवर वर्चस्व गाजवेन मी प्रत्येकाला काय करायचे किंवा काय करायचे नाही तेच सांगेन ' अशा प्रकारे ते आपल्या वर्तनातून इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात 'मीच सर्वश्रेष्ठ आहे इतर कोणीही नाही ' त्यांच्या या वर्चस्व निर्माण करण्याच्या मागील हेतू कदाचित गटातील इतर सदस्यांना आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा असू शकतो 'मी खूप ज्ञानवंत आहे त्यामुळे माझे ज्ञान तुम्हाला सांगण्याची किंवा माझे शहाणपण तुम्हाला देण्याची हीच संधी आहे ' किंवा त्यांचा वर्चस्व निर्माण करण्यामागील दुसरा हेतू म्हणजे प्रशिक्षकाचे किंवा इतर सहभागी प्रशिक्षणार्थींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा देखील असू शकतो प्रशिक्षक व इतर सहभागींनी त्यांच्या ज्ञानाला मान्यता द्यावी त्यांना ओळखावे आणि मग त्यांचे कौतुक करावे आणि त्यांना म्हणावे की 'हा एक महान व्यक्ती आहे ' त्यामुळे लक्ष वेधून घेण्याकरता अशा प्रकारचे वर्तन काही प्रशिक्षणार्थी करतात अशा वेळी प्रशिक्षकाने काय भूमिका पार पाडावी प्रश्न पहिल्या काही सत्रांदरम्यान ज्यावेळी प्रशिक्षक प्रशिक्षणार्थींच्या सक्रिय सहभागाचा गटातील त्याच्या इतर सदस्यांसोबत च्या संबंधांचा प्रशिक्षण कार्यक्रमाप्रति त्यांच्या वचनबद्धतेचा मुद्दा उपस्थित करतात गटांमधील परस्परसंबंध कसे असावेत यावर त्यांनी विचार केला पाहिजे आणि जर त्यांना असे कळले की त्यांचे गटातील इतर सदस्यांबरोबर संबंध फारसे चांगले नाहीतकारण ते वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत तरअशावेळी प्रशिक्षकाने हळूहळू त्यांना ते देखील या गटाचा भाग आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे नाहीतर आपण नेताहीन गट तयार करत असतो नेताहीन गट याचा अर्थ असे गट जिथे प्रत्येकजण समान पद्धतीने सहभागी आहे आणि कोणी एक विशिष्ट व्यक्ती तिथे नेता नाही आता प्रशिक्षण कार्यक्रमाप्रतीच्या प्रशिक्षणार्थींच्या वचनबद्धते बद्दल आपण बघूया प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षण कार्यक्रमाप्रती वचनबद्धता असलीच पाहिजे आपण प्रशिक्षणाची ही संधी गटात असणाऱ्या अशाप्रकारच्या वृत्तींना आवर घालण्याकरता वापरू शकतो आपण गटातील सदस्यांना सावधान केले पाहिजे आपण फक्त हे म्हणावे की 'अरेच्या ती व्यक्ती तिथे आहे तर मग ती व्यक्ती इतर कोणालाच सक्रिय सहभाग घेण्याची संधी देणार नाही तुम्ही स्वतःला सिद्ध केले पाहिजे नाहीतर ती व्यक्ती तुम्हाला बोलून देणार नाही ' अशाप्रकारे बोलल्यामुळे इतर सहभागींना प्रशिक्षक सावधान करतो आणि त्यामुळे अशा प्रभुत्ववादी व्यक्तीला देखील इशारा दिला गेला जातो त्यामुळे ते प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विरुद्ध जाणाऱ्या त्यांच्या अशा चुकीच्या वागण्यापासून परावृत्त होतील यावेळी प्रशिक्षक काय करतात यावेळी प्रशिक्षक अश्या प्रशिक्षणार्थींना योग्य प्रकारे इशारा देतो अशा प्रकारच्या वृत्तीने ही गटामध्ये चुकीचे फायदे घेऊ नयेत जेवढे त्यांनी बोलले पाहिजे तितकेच त्यांनी बोलावे स्वतःच्या वर्तनाचा विचार करावा आणि इतर सहभागींनी देखील या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तितकाच रस घेऊन सहभागी व्हावे जेणेकरून अशा प्रकारच्या वर्चस्ववादी वृत्ती असणाऱ्या सहभागींना योग्य तो इशारा जाईल की इतर सहभागीदेखील या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तितकेच महत्त्वाचे आहेत आणि ते देखील या उपक्रमांमध्ये समान सहभागी होतील आता आपण गटात घडणाऱ्या प्रक्रिया बद्दल बोलूया गटांमधील घडामोडीमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे त्यातील सहभागी असतात मग हे सहभागी कोण आहेत प्रशिक्षण कार्यक्रमातील उपक्रमांदरम्यान जर प्रशिक्षणार्थी सक्रियपणे भाग घेत असतील तर ते सहभागी आहेत यामुळे प्रशिक्षण प्रक्रिया जास्तीत जास्त प्रभावी होईल प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी कशी केलेली आहे हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जर प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी योग्य प्रकारे केली असेल तर त्यामधील मांडणी त्यातील मुद्दे अभ्यास साहित्य प्रशिक्षणाचे प्रस्तुतीकरण या सर्व गोष्टींची योग्य आखणी केली असेल तरच तो एक प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रम होईल आता प्रशिक्षकगटा बद्दल आपण बोलू याकरता आपण प्रशिक्षक गटात कोण कोण व्यक्ती प्रशिक्षक म्हणून सहभागी होणार आहेत याचा देखील परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमावर होतो गटाच्या गतिमानतेमधील पुढचा महत्वाचा भाग म्हणजे प्रशिक्षण संस्था कोणती प्रशिक्षण संस्था आहे तेदेखील महत्त्वाची ठरते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत किंवा त्याची प्रशिक्षण संस्था कोण आहे यावरदेखील गटाची गतिमानता ठरते आणि शेवटचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमाचे ठिकाण प्रशिक्षण आयोजित करीत असताना प्रशिक्षणाचे ठिकाण प्रशिक्षण देण्याकरता योग्य व सोयीची आहे की नाही हे देखील आपण बघितले पाहिजे आणि यासंदर्भात आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमामधील महत्त्वाचे घटक म्हणजे जे सहभागी आहेत ते कोणत्या प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे प्रशिक्षण कार्यक्रमातील मुद्दे काय आहेत हा कार्यक्रम कशाप्रकारे घेतला जाणार आहे प्रशिक्षक गटात कोणकोण आहेत कारण प्रशिक्षणाकरिता फक्त प्रशिक्षक एकटाच नसतो त्याला इतर सदस्यांची मदत देखील लागत असते त्यामुळे त्याच्या प्रशिक्षण गटात इतर सदस्य देखील असतील जे त्याला मदत करतील आणि प्रशिक्षकाससोबत समन्वय राखून असतील प्रशिक्षकाला प्रशिक्षणाकरिता काही अभ्यास सामग्री तयार करायची असेल ज्यावेळी आपण या सर्व मुद्द्यांबद्दल बोलत असतो त्यावेळी प्रशिक्षण समुह देखील प्रशिक्षण गटाच्या प्रशिक्षण प्रक्रियेला प्रभावित करीत असतो समजा एखाद्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कार्यक्रमास येण्याअगोदर प्रशिक्षकाला संपर्क करायचा असेल त्यावेळी प्रशिक्षकाच्या प्रशिक्षण गटातील इतर सदस्य जे संपर्क आदी गोष्टी बघत असतील त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन या प्रशिक्षण कार्यक्रमाला अधिकाधिक यशस्वी करेल आणि जर प्रशिक्षकाचा हा प्रशिक्षण समूह जर प्रभावी असेल तर प्रशिक्षणार्थी समाधानी होतील व प्रशिक्षणादरम्यान गटातील प्रशिक्षण प्रक्रिया उत्तम प्रकारे पार पडेल कारण यामुळे प्रशिक्षणाला येणारे प्रशिक्षणार्थी आयोजकाबद्दल प्रशिक्षण संस्थेबद्दल प्रशिक्षकाबद्दल एक सकारात्मक विश्वास घेऊन प्रशिक्षणाकरिता येईल कधी कधी आपण हे प्रशिक्षण कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेत असतो त्यावेळी आपल्याला येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना विजा Visa आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करीत असताना एका विशिष्ट प्रदेशांमध्ये प्रवेश व वास्तव्य करण्यासाठीचा परवाना मिळवण्याकरिता आपण मदत करतो त्यावेळी ते त्यांना लागणारे पत्र तुम्हाला मागतात ते पत्र योग्य वेळी तुम्ही त्यांना वेळेत दिले पाहिजे हे पत्र ते विजा प्राप्त करण्याकरिता योग्य त्या कार्यालयात सादर करतात आणि मग विजा प्राप्त करण्याची प्रक्रिया त्यांच्याकरिता सोपी बनते यामुळे नक्कीच ते प्रशिक्षकाबद्दल आभार व्यक्त करतील ते म्हणतील की 'खरोखरच प्रशिक्षक खूप सकारात्मक आहे ते मदतगार आहेत आणि कामात तत्परदेखील आहेत' अशावेळी प्रशिक्षकाचा प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षणसंस्था या सर्व घटकांकरिता मदत करते आणि प्रशिक्षणाला येणाऱ्या गटाची गतिशीलता वाढवते ज्यामुळे प्रशिक्षणाची परिणामकारकता वाढते आता पण शेवटची स्लाईड बघूया यामध्ये आपण प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्याचे टप्पे बघूया प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण प्रशिक्षणार्थीमध्ये प्राथमिक ओळख व गप्पाटप्पा सुरुवातीला बघतो त्यानंतर त्यांच्या मध्ये एक जिव्हाळा किंवा बंध तयार होतात यावरून त्यांना एकमेकांबद्दल आत्मीयता वाटते की नाही हे आपल्याला कळेल आणि मग तो गट एक गतिमान गट बनेल प्रशिक्षणात प्रशिक्षण पूर्व आणि प्रशिक्षणादरम्यान असे दोन टप्पे आहेत प्रशिक्षण पूर्व घडामोडीत जसे मागे मी म्हणालो तसे त्यांच्या सोयीसुविधा आरामाची काळजी घेतली जाते जर त्यांच्या सोयीसुविधांची व आरामाची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली तर ते खूपच आनंदी होतील कारण हीच पहिली आणि अतिशय महत्त्वाची पायरी आहे प्रशिक्षणार्थीपर्यंत योग्य प्रकारे सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि ज्या काही गरजेच्या औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत त्याकरिता लागणारी कागदपत्रे इतर महत्त्वाच्या गोष्टी इत्यादी सर्व गोष्टी त्यांना प्रशिक्षण पूर्व टप्प्यामध्ये आधीच कळविल्या गेल्या असतात आणि या सर्व बाबींची काळजी घेतल्यामुळे या सर्व प्राथमिक गोष्टींची पूर्तता ही एक अतिशय सोपी प्रक्रिया होते यामुळे त्यांच्यात आत्मीयता व एकत्रीकरणाची भावना तयार होते प्रशिक्षण कार्यक्रम चालू असताना गटाची गतिशीलता योग्य राहते आणि ज्यावेळी तुम्ही प्रशिक्षणाची समाप्ती कराल त्यावेळी शेवटी तुम्हाला हा प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय प्रभावी झाल्याचा निष्कर्ष प्राप्त होईल असं असलं तरीही आपण अजून एक टप्पा बघू शकतो तो म्हणजे प्रशिक्षणपश्चात कार्यक्रम कोणताही प्रशिक्षण कार्यक्रम हा एक वेळेचा कार्यक्रम असता कामा नये तिथे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजे ज्यावेळी प्रशिक्षक किंवा प्रशिक्षणार्थी कोणत्याही प्रकारची माहिती किंवा ज्ञानाच्या आदानप्रदान या संबंधी किंवा आणि इतर कोणत्याही संबंधात बोलत असतात त्यावेळीदेखील हे जिव्हाळ्याचे संबंध दिसले पाहिजेत आणि प्रशिक्षण कार्यक्रम झाल्यानंतरदेखील त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे मधुर संबंध असले पाहिजे आणि म्हणूनच प्रशिक्षण कार्यक्रमातील गटाची ही गतिमानता फक्त प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षणादरम्यान किंवा प्रशिक्षण संपत असतानाच असता कामा नये तर प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यावरदेखील प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये आत्मीयता व जिव्हाळ्याचे मधुर संबंध असले पाहिजेत धन्यवाद